लेझरमध्ये प्रकाशाचे उत्सर्जन आणि प्रवर्धन मागील व्याख्यानात आपण आइन्स्टाईनच्या A आणि B गुणांकांवर चर्चा केली आणि शिकलो की जर दोन स्तर 1 आणि 2 ऊर्जा E1 आणि E2 असतील आणि खालच्या स्तरावरील अणूंची संख्या N1 आणि वरची पातळी N2 असेल तर मग ज्या दराने अणू खालच्या स्तरावर येतात ते A21B21uTN2B12uTN1 शी समान आहे आणि dN1dt हे dN2dt समान आहे कारण अणूंची एकूण संख्या समान आहे आतापासून मी 1 आणि 2 सोडणार आहे हे समजले आहे का कि आपण दोन स्तरांबद्दल बोलत आहोत आणि आपण हे देखील पाहिले की B12आणि B21 सारखेच होते म्हणून मी याला B म्हणणार आहे आणि A गुणांक A हे8πh3Bc3 च्या बरोबरीचे होते आपण हे देखील शिकलो की गुणांक वरच्या स्तराशी आजीवन संबंधित आहे याचा अर्थ सरासरी आयुष्यमान किती काळ आहे हा अणू किती काळ वरच्या पातळीवर राहणार आहे आणि हे या वस्तुस्थितीवरून उद्भवले की काळ जसजसा पुढे जातो तसतसे एक किरणोत्सर्गी अणू सिग्नल किंवा प्रकाश देतो जे मोठे वेगाने खाली जाते आणि हे घातांक e At सारखे आहे तर वेळ 1A मध्ये E च्या घटकाद्वारे कमी होते आणि यालाच आपण आजीवन म्हणतो हे 1A शी कसे संबंधित आहेत ते पाहू आणि हे देखील देते कारण ही एक लहर आहे आणि त्यात क्षयशील मोठे आहे जर मी या लहरी साठी ओमेगा विरुद्ध तीव्रता किंवा नवीन या लाटाची रचना केली तर ती तरंगलांबीशी संबंधित विशिष्ट वारंवारता येथे दिलेली आहे परंतु या रूंदीमध्ये फ्रिक्वेन्सी देखील आहे पूर्ण रुंदी अर्धा जास्तीत जास्त ए आहे म्हणून ए पॉवर स्पेक्ट्रम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अर्ध्या जास्तीत जास्त पूर्ण रुंदी आहे याचा अर्थ कोणत्या वारंवारतेने किती तीव्रता बाहेर येत आहे तर अशाप्रकारे वर जाण्याचा आणि खाली येण्याचा हा प्रकार मी निळ्या रंगात दाखवला आहे हे असे शिखर आहे जे तुम्ही पाहता ते एक प्रकारची तीव्रता आहे जी तुम्ही अणूमधून बाहेर पडत असताना मोजली जाते ठीक आहे आता आपण काही संख्यांबद्दल भावना प्राप्त करूया आता बाहेर पडलेल्या अवस्थेचा किंवा अणूच्या वरच्या अवस्थेचा जीवनकाळ 〖10 8 ते 10 10 च्या क्रमवारीत असेल समजा १० सेकंदांचा आहे आणि म्हणून गुणांक A हा 1τ च्या 10 8 ते 〖10 10सेकंद उलट क्रमवारीत जातो हा एक प्रकारचा नंबर आहे आपण ए बद्दल बोलत आहोत बी गुणांक कसे A हे B शी 8πh3c3B म्हणून संबंधित आहे म्हणून B हेAc38πh3 च्या क्रमाने 10 8 ते 10 10 आहे तर 109c33 हे 38π होते हे h च्या क्रमाने 25 पट 10 34 आहे हे 109 म्हणजे 500 नॅनो मीटर समान आहे तर म्हणजे 53 नॅनो म्हणजे 10 9 मीटर किंवा 10 27 वेळा 106 म्हणजे 500 क्यूब्ड भागिले 25 पट 10 34 तर आपण हे म्हणू की अंदाजे हे रद्द होते हे रद्द होते आणि आपल्याला 107 मिळते 1076 1013 1022 कोणत्याही युनिट्स मी तुम्हाला या युनिट्सचे काम करू देईन आणि हे असाइनमेंट समस्या म्हणून देईन फक्त या युनिट्सचे काम करताना लक्षात ठेवा की A चे युनिट T उलट आहे आणि ते Bu सारखे आहे तर आपण ह्या प्रकारच्या क्रमवारी बद्दल बोलत आहोत आता यामुळे उत्तेजित उत्सर्जनाच्या अस्तित्वाला चालना मिळते आणि प्रकाश सिग्नल वाढवण्याची शक्यता निर्माण होते आणि मी हे समजावत आहे कि समजा माझ्याकडे एक क्यूब आहे ज्यात काही गॅस भरला आहे आणि तुम्ही त्यातून प्रकाश टाकता काय होईल हा प्रकाश शोषला जाईल आणि जे बाहेर येईल ते कमी तीव्रतेचा प्रकाश असेल आणि असे का होते हे घडते कारण वरच्या स्तरात N2 मध्ये अणू असतात खालच्या स्तरात N1 मध्ये अणू असतात आणि वारंवारता प्रकाश शोषला जातो आणि साधारणपणे जर N1 N2 पेक्षा मोठे असेल आणि मी हे गणिती लवकरच दाखवेन तर काय होईल की शोषले जाणारे अणू संख्येत मोठे असतील तर खाली येणारे अणू आणि म्हणून प्रकाश शोषला जाईल तथापि या शक्यतेचा विचार करा की या वायूमध्ये अणू आहेत जसे की N2 हे N1 पेक्षा मोठे आहे तर आत जाणारा प्रकाश वाढेल अधिक प्रकाश बाहेर येईल याचे कारण असे की आता जास्त अणू खाली येतील आणि प्रकाश शोषणार्यांपेक्षा किरणोत्सर्ग देतील आणि म्हणून प्रकाश वाढतो चला आता N1 आणि N2 मधील हा संबंध पाहू आणि प्रकाश वाढतो किंवा गणिताने कमी होतो तर यासाठी मी काय विचार करेन आपण ही नळी घेऊ आणि ही लांबी डेल्टा सेट होऊ द्या आणि हे क्रॉस सेक्शनल एरिया a असू द्या आणि समजा तीव्रतेचा प्रकाश I सर्व फ्रिक्वेन्सीमध्ये घेत आहे तीव्रतेचा प्रकाश आत येत आहे आणि तीव्रतेचा प्रकाश I प्लस डेल्टा I मी ते सकारात्मक बनवत आहे जेणेकरून गणिताचे वक्र अधिक सोयीस्कर लाटेत काम करतील II चा प्रकाश निघतो आणि असे का घडते ते असे घडते कारण तेथे अणू आहेत जे प्रकाश देतील आणि असे अणू आहेत जे प्रकाश शोषून घेतील आणि उत्सर्जन आणि शोषणाचा फरक हा प्रकाश देतो म्हणून मी ही लांबी ΔZ क्रॉस विभागीय क्षेत्राची नळी घेत आहे आणि तीव्रतेचा प्रकाश I घेत आहे आणि तीव्रतेचा प्रकाश II बाहेर जातो आणि अंतर आत होणाऱ्या शोषण आणि उत्सर्जनामुळे निर्माण होते वरच्या स्तरावरील अणूंची घनता n2 खालच्या पातळीवरील अणूंची घनता n1असे गृहीत धरू मग माझ्याकडे काय आहे माझ्याकडे दुर्लक्ष उत्स्फूर्त उत्सर्जन आहे आणि मी कधी करू शकतो जेव्हा मी असे गृहित धरेल की प्रकाशाची तीव्रता पुरेशी मजबूत आहे जेणेकरून उत्तेजित उत्सर्जन आणि शोषण नक्कीच तेथे वर्चस्व गाजवेल तर ऊर्जा संतुलन समीकरणातून मी जात आहे E बाहेर जाणे E च्या बरोबरीने येणार आहे जे काही अनु ऊर्जा आहे ती अणूंनी दिले आहे बाहेर जाणारी ऊर्जा तीव्रता म्हणून लिहीली जाऊ शकते जी प्रति युनिट ऊर्जा प्रति युनिट वेळ आहे आणि हे सर्व प्रति युनिट वेळ आहे तर प्रति युनिट वेळ बाहेर जाणारी ऊर्जा E तीव्रता II क्षेत्रामध्ये जाणे हे I च्या बरोबरीचे असणार आहे आणि वरून खालच्या पातळीपर्यंत येणाऱ्या अणूंची संख्या n2 पट व्हॉल्यूम ΔZ असेल ही एकूण अणूंची संख्या आहे जी वरच्या पातळीवर आहे आणि उत्सर्जनाचा दर uT आहे आणि जेव्हा प्रत्येक वेळी अणू वरच्या ते खालच्या स्तरावर संक्रमण करतो तेव्हा ते ऊर्जा hν देते खालून वरच्या स्तरावर संक्रमण घडवणाऱ्या अणूंची संख्या वजा आणि मी या व्याख्यानाच्या सुरुवातीला लिहिलेल्या शिल्लक समीकरणापासून n1aZBuThν असणार आहे आणि म्हणून मला जे मिळेल ते मी पुढील पृष्ठावरलिहीत आहे म्हणजे I a जे सर्व वेळेस होत आहे ते Bn2 n1uThνaZ च्या बरोबरीचे आहे मी सर्व अटी गोळा केल्या आहेत आणि म्हणून IZ हे रद्द करण्याच्या बरोबरीचे आहे हे Bhνn2 n1uT च्या बरोबरीचे आहे यावरून हे स्पष्ट आहे की n2 n1 0 पेक्षा मोठे असल्यास याचा अर्थ वरच्या स्तरावरील अणूंची संख्या खालच्या स्तरावरील अणूंच्या संख्येपेक्षा जास्त आहे d I d Z जे मी IZम्हणून लिहित आहे तर 0 पेक्षा जास्त पुढे जाणे आणि तीव्रता जी मला आत पाठवायचे आहे ते मोठे केले जाईल दुसरीकडे जर n2 n1 0 पेक्षा कमी असेल d I d Z पेक्षा कमी असेल आणि प्रकाश कमी झाला तर तो शोषला जाईल हे समीकरण आता थोड्या चांगल्या स्वरूपात लिहूया तर हे d I d Z हे Bhνn2 n1uT च्या बरोबरीचे आहे मला वारंवार तीव्रतेच्या दृष्टीने uT लिहायला आवडेल म्हणून आठवा की मी फ्रिक्वेंसी रेंज वर प्रकाश पाठवत आहे म्हणजे ही एकूण ऊर्जा आहे आणि ही प्रतल लहरी सारखी आहे म्हणून यावेळी C तीव्रता आहे आणि म्हणून मी लिहू शकतो याचा अर्थ uT हे Ic आहे मी ते समीकरणात बदलणार आहे d I d Z हे n2 n1BhνcI Iसमान आहे आपण सहजपणे दर्शवू शकता की यात लांबीच्या चौरस किंवा क्षेत्राचे परिमाण आहेत म्हणून मी क्रॉस सेक्शन नावाचे काहीतरी परिभाषित करणार आहे आणि जर तुम्हाला आवडत असेल तर हा संक्रमण क्रॉस सेक्शन आहे जो Bhνcआहे आणि म्हणून समीकरण असे लिहा की d I d Z जेव्हा प्रकाश एका माध्यमात लांबीने प्रवास करतो तेव्हा n2 n1σI म्हणून बदलेल आपण काय विचार करत आहोत ते मला एक चित्र बनवू द्या आपण आता विचार करत आहोत की मी एक सामान्य विधान करू शकतो की ज्या कंटेनरमध्ये हे गॅस अणू आहेत ज्यामध्ये n 2 वरचा स्तर आहे आणि n 1 खालच्या स्तरावर आहे आणि मी तीव्रतेसह संक्रमण वारंवारतेच्या जवळ वारंवारतेचा प्रकाश पाठवत आहे तो प्रवास करतो हे समीकरण d I d Z n2 n1σI चे समाधान करते म्हणून जर n2 n1 पेक्षा जास्त असेल तर वरच्या स्तरावरील अणूंची घनता खालच्या पातळीच्या अणूंच्या घनतेपेक्षा मोठी असेल तर प्रवासाप्रमाणे ती वाढेल आता क्रॉस सेक्शन σ च्या मूल्याचा अंदाज घेऊ आणि यासाठी मी फक्त हा सिग्मा परिभाषित केला आहे जो Bhνc आहे जो मी Bh च्या क्रमाने Bhc म्हणून लिहू शकतो जेव्हा मी पांढरा प्रकाश किंवा ब्रॉड बँड लाइट चमकत असतो तर ब्रॉड बँडच्या प्रकाशासाठी मी Δν हे nuच्या समान क्रमाने घेऊ शकतो आणि म्हणून मी सिग्मा Bhc च्या बरोबरीने लिहू शकतो मी फक्त तुम्हाला काही मिनिटे दाखवलेल्या संख्येचा अंदाज घेऊया समजा B हा क्रम 22 युनिट क्रमवारीत असेल h हे 10 34 क्रमवारी C ने भागल्यास 108 चा क्रम आहे तर हे 10 20मीटर चौरस किंवा 10 14 सेंटीमीटर चौरसाच्या क्रमाने येते आपल्याला अणू सिग्मामध्ये सहसा जे आढळते ते 10 18 ते 10 20 सेंटीमीटर चौरस असते पण मी इथे जे केले आहे त्याचा फक्त अंदाज बांधला आहे तर तुमच्याकडे असणार आहे ते d I d T हे ×10 18चा क्रम असेल म्हणून जर तुम्हाला तीव्रतेमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करायचा असेल तर खरोखर मोठे असणे आवश्यक आहे आता लेसर तयार करण्यासाठी हे औपचारिक स्वरूपात कसे वापरले जाते तर आता लेझरमध्ये काय होते ते पाहू लेझरमध्ये काय केले जाते ते दोन आरसे ठेवतात हे आरसे असतात आणि आत प्रकाश निर्माण करतात आणि हा प्रकाश पुढे मागे जातो डावीकडील आरशाची परावर्तकता R1असू द्या उजवीकडील आरशाची परावर्तकता R2असू द्या तर काय होते जेव्हा तीव्रतेचा प्रकाश I उजवीकडे जातो तो परत R2 I म्हणून येतो आणि उजव्या बाजूच्या आरशातून परावर्तित झाल्यानंतर मला R1 पट R2 पट I मिळते जर आपण प्रकाश वाढवतो तर R1 R2 I वेळा प्रवर्धन घटक कमीतकमी एक असणे आवश्यक आहे प्रवर्धन घटक प्रत्यक्षात R1 आणि R2 पेक्षा मोठा असावा आणि प्रवर्धन घटक किती आहे हे आपण तपासूया तर माझ्याकडे d I d Z n2 n1σI च्या बरोबरीचे आहे आणि हे मला I I0en2 n1σZप्रकाश प्रवास अंतर Z मध्ये देते जर दोन आरसाची लांबी l असेल तर प्रकाश I प्रवासानंतर डाव्या आरशावर 2 l अंतर पार करून मूळ आरशाकडे परत येतो ते I0en2 n1σ2l च्या समान असेल हा प्रवर्धन घटक आहेआणि या वेळी R1 R2 किमान 1 असावा मी वर लिहावे ते I असावे तर en2 n1σ2lR1R2I कमीतकमी I असावे जेणेकरून जाळी वाढवल्यास प्रकाश वास्तवात टिकून राहील आणि म्हणून माझ्याकडे n2 n1σ2l हे lnR1R2 समान आहे तर n2 n1 हे lnR1R22σl समान असावे जे ln√ σl समान आहे R1 आणि R2 हे 1 पेक्षा कमी असल्याने ही संख्या 0 पेक्षा जास्त आहे म्हणून लेसर कारवाई करण्यासाठी किमान ln 〖R R〗 1 R σl असणे आवश्यक आहे आणि याला क्रिटिकल पॉप्युलेशन इन्व्हर्सन म्हणतात क्रिटिकल म्हणजे ln 〖√ R〗 1 R σl म्हणून ओळखले जाते तर आपण या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहोत की वरच्या स्तरावर खालच्या पातळीपेक्षा अणूंची संख्या मोठी असावी आणि लेसर क्रिया टिकवून ठेवण्यासाठी मी त्यांच्यामध्ये किमान फरक असावा जो आरशाच्या परावर्तकतेद्वारे आणि या पोकळीची लांबी ज्यामध्ये मी हे अणू धरून आहे आणि जे एम्पलीफायर्स म्हणून काम करतात आता हे n2 n1 0 पेक्षा मोठे साध्य करण्यासाठी नेमके काय केले आहेयाची मी पुढील व्याख्यानात चर्चा करेन